तर आपण DC मशीनची मूलभूत रचना पाहिल्यानंतर दोन प्रमुख समीकरणे पाहिली आपण लॅप वायंडिंग पाहिले आणि वेव्ह वायंडिंग आपण म्हणालो की एकाकडे समानांतर पथांची संख्या ध्रुवांची संख्या इतकी का असेल आणि दुसऱ्याकडे दोनच समांतर पथ असतील आपण त्याबद्दल बोललो मग आपण तयार केलेल्या EMF चे समीकरण लिहिले Emf जनरेटेड Keϕω जेथे Ke PZ 2a जिथे P खांबाची संख्या Z कंडक्टरची संख्या a समांतर मार्गांची संख्या गती rads मध्ये फ्लक्स प्रत्येक ध्रुव wb मध्ये आपण टॉर्क समीकरण देखील सांगितले इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क KeIa समान Ke बॅक EMF स्थिर देखील या प्रकरणात चांगले आहे हेच आपण EMF समीकरण आणि टॉर्क समीकरण म्हणून लिहिले आहे आता यावर आधारित आपण प्रथम मशीनची ओपन सर्किट वैशिष्ट्ये काय आहे यावर चर्चा करण्यास सुरवात केली तर आपण OCC किंवा ओपन सर्किट वैशिष्ट्यांबद्दल बोलत होतो जेव्हा मी बदलू शकतो अशा फील्ड एक्साइटेशन बद्दल बोलत असतो तेव्हा हे वैध होते याचा अर्थ असा की मी केवळ चुंबक पहात नसून केवळ विद्युत चुंबक असलेली फील्ड सिस्टम पहात आहे मी फिल्ड करंट इंजेक्ट करत आहे आणि फील्ड करंट नुसार मी इंजेक्ट करत आहे मला फ्लक्सची वेगवेगळी व्हॅल्यूज मिळणार आहेत कारण MMF बदलत आहे फ्लक्स देखील बदलेल मी x अक्षावर आणि y अक्षावर फ्लक्स असल्यास मूलभूतपणे काढू शकतो जर आधीपासूनच मशीन करंटअसलेल्या क्षेत्राच्या विशिष्ट दिशेने बऱ्याच वेळा ऑपरेट केली गेली असेल तर उर्वरित प्रवाह म्हणून थोडीशी फ्लक्स उरलेली रक्कम असू शकते तर माझ्याकडे काही अवशिष्ट प्रवाह असू शकतात कदाचित 10 व्या किंवा 15 व्या किंवा त्याहून कमी प्रमाणात संबंधित फ्लक्सच्या तुलनेत उरलेल्या प्रमाणात असतील तर माझ्याकडे हा अवशिष्ट प्रवाह आहे आणि मी जेव्हा फील्ड करंट वाढत जात आहे तेव्हा मी हे पाहणार आहे की फ्लक्स वाढत आहे आणि नंतर ते एका विशिष्ट मूल्यापर्यंत पोहोचते आणि जवळजवळ तेथेच संतृप्त होते या विशिष्ट मूल्यापेक्षा पलीकडे फारच फरक आहे तर आपण याला Ifrated असे म्हणतो म्हणजे माझ्याकडे ϕrated चे विशिष्ट मूल्य आहे हे अवशिष्ट प्रवाह मूल्य असेल तर आपण हे Ifrated कसे परिभाषित करू जर आपण प्रत्यक्षात त्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर आपण संपृक्ततेच्या अगदी जवळ काम करू हे पूर्णपणे संपृक्ततेच्या बिंदूपर्यंत पोहोचण्यापूर्वी आपण त्यास ऑपरेशनचा कनी बिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॉईंटवर ऑपरेट करू तर मी प्रत्यक्षात माझ्या लेगशी संबंधित असलेल्या वैशिष्ट्यांकडे पाहिले तर जिथे ते कनी प्रदेशाजवळ वाकले जाईल म्हणून त्या विशिष्ट बिंदूला आपण त्यास कनी बिंदू ऑपरेशन म्हणून म्हणतो तर ही प्रत्यक्षात कनीवरील ऑपरेशन आहे म्हणूनच सामान्यत आपण DC मशीन चालवितो जर मी आता फ्लक्स विरुद्ध फिल्ट करंट तयार करण्याऐवजी Eg विरूद्ध फील्ड करंट काय आहे हे पूर्णपणे रेखाटण्याचा प्रयत्न केला फील्ड करंट विरुध्द व्युत्पन्न व्होल्टेज काय आहे फील्ड करंट शून्य असतानाही मला कदाचित व्युत्पन्न व्होल्टेजचे काही मूल्य मिळेल कारण माझ्याकडे आर्मेचरमध्ये रोटेशन आहे तोपर्यंत काही अवशिष्ट प्रवाह आहे तर मी हे कदाचित रेट वेगाने फिरवणार आहे जर मशीन दिलेली असेल तर त्याला नेमप्लेट तपशील दिले जाईल त्यातून जास्तीत जास्त करंट किती असते किंवा आपण मशीनमधून जाणारे सरासरी प्रवाह किती असू शकते जर ते मोटर म्हणून कार्यरत असेल तर आपण मशीनला व्होल्टेज लागू करू शकता हे आपणास हे देखील सांगेल की रेटेड वेग काय आहे रेट केलेली शक्ती काय आहे त्या सर्व गोष्टी दिल्या जातील तर मी अशा परिस्थितीत मी हे स्पष्टपणे सांगण्यास सक्षम असावे की मी रेटेड वेगाने कार्यरत आहे की नाही तर प्राइम मूवर तो एका विशिष्ट वेगाने फिरवेल तर मी असे म्हणू शकतो की ω रेटेड गती असू शकते मी हे रेट वेगाने चालवित आहे म्हणूनच जर हे 220 व्होल्ट मशीन असेल किंवा असे काही असेल तर मी फील्ड करंटचे रेटेड मूल्य लागू करीत आहे जे रेटेड फ्लक्सशी संबंधित असेल तर मला व्होल्टेजचे मूल्य म्हणून 220 व्होल्ट मिळेल तर हे व्होल्टेजला रेट केले जाईल तर मी या विशिष्ट बाबतीत रेटेड व्होल्टेज म्हणून 220 व्होल्ट बद्दल बोलत आहे म्हणून जेव्हा मी रेटेड फिल्ड करंटसह रेट वेगाने मशीन चालवितो तेव्हा मला व्होल्टेज मिळेल जे मशीनचे रेटेड व्होल्टेज मानले जातील मी हे आर्मॅचरच्या पलिकडे मोजत आहे तसे मी हे निर्दिष्ट करू शकतो कृपया लक्षात घ्या की DC मशीन नेहमीच वर्तुळासह निर्दिष्ट केली जाईल जे दोन्ही बाजूंच्या दोन ब्रशेस सह आर्मेचरचे प्रतिनिधित्व करीत आहे हे नेहमीच DC मशीनच्या आर्मेचरचे प्रतिनिधित्व करते आपण कधीही AC मशीनसाठी ब्रश कधीही दर्शविणार नाही केवळ DC मशीनसाठी आपण दोन ब्रशेस दर्शवू एक सकारात्मक ब्रश दर्शवेल आणि दुसरा एक नकारात्मक ब्रश दर्शवेल आणि गोलाकार वस्तू आर्मेचरला सूचित करते तर हे DC मशीनच्या आर्मेचरचे प्रतिनिधित्व आहे माझ्याकडे असे काहीसे फील्ड असेल म्हणून मी फील्ड इंडक्टन्सच्या रूपात दर्शवित आहे कारण त्याचे प्राथमिक कार्य फ्लक्स किंवा मॅग्नेटिझम तयार करणे आहे म्हणून मी हे इंडक्टन्स म्हणून दर्शवित आहे हे माझे फील्ड वळण आहे मला कदाचित फील्ड वारा F1 F2 म्हणून दर्शवू द्या मी आर्मेचर टर्मिनल A1 आणि A2 म्हणून दर्शवितो तर मी कदाचित काही करंट पाठवित आहे जे येथे व्हेरिएबल करंट आहे तर हे If बदलू शकते आणि If मधील भिन्नतेचा परिणाम एकतर व्होल्टेजद्वारे फील्ड वायंडिंगला मी काय जोडतो किंवा फील्ड वायंडिंगच्या सहाय्याने मी रेझिस्टन्सला कनेक्ट करतो बहुतेक वेळा आपण बहुतेक वेळा सिरीजत रेझिस्टन्स जोडण्यासाठी करतो तर सिरीजत मला रेझिस्टन्स जोडलेला असू शकतो आणि मी हे करीत आहे की येथे व्होल्टेज मोजण्यासाठी आहे म्हणून मी याला Eg म्हणून संबोधत आहे जे जनरेट केलेले व्होल्टेज आहे तर फील्ड करंटच्या दिलेल्या व्हॅल्यूवर मी जनरेट केलेल्या व्होल्टेजचे मोजमाप करण्यास सक्षम आहे जे या फील्ड करंटसाठी मशीनमध्ये मी तयार केलेल्या फ्लक्सचे मूल्य अप्रत्यक्षपणे सूचित करेल नक्कीच मला हे मशीन काही ओमेगा ω येथे चालवावे लागेल जर माझ्याकडे प्राइम नसेल तर खरोखर व्होल्टेज खरोखर तयार होणार नाही तर मी हे शाफ्ट म्हणून दाखवित आहे जे वेगात फिरवले जात आहे ω तर तेथे एक प्राइम मूवर असणे आवश्यक आहे तर जनरेटर क्रियेसाठी प्राथमिक आवश्यकता म्हणजे प्राइम मूवर असणे जे सिस्टमला यांत्रिक उर्जा देईल आणि मलाही फील्ड उत्तेजित केले पाहिजे जर माझ्याकडे फक्त अवशिष्ट मॅग्नेटिझम असेल तर ते खरोखर फारच मर्यादित प्रमाणात व्होल्टेज यापेक्षा अधिक काही देणार नाही तर यासह मी हा आलेख मशीन पाठोपाठ घेणार आहे याला ω ωrated रेटिंग दिले गेले आहे हे If आहे आणि ही व्होल्टेज Eg आहे म्हणून आपण याला ओपन सर्किट वैशिष्ट्ये म्हणतो मला सिरीजमध्ये रेझिस्टन्स जोडलेला असू शकतो जर मला फील्ड करंटमधील भिन्नता खरोखर पाहिजे असेल तर कदाचित मी फारच लहान व्होल्टेज दर्शवावा तो मुळापासून सुरू होत नाही अवशिष्ट प्रवाह असल्यास माझ्याकडे एक लहान व्होल्टेज असावा सामान्यत उर्वरित प्रवाह असतील जोपर्यंत मी वारंवार दोन विरुद्ध दिशेने फील्ड एक्साइट करेपर्यंत जे मी डीसी मशीनमध्ये सामान्यपणे करणार नाही मी केवळ एका विशिष्ट दिशेने ते एक्साइटेड करण्याचा प्रयत्न करेन मी एकदा सकारात्मक दिशेने एकदा विरुद्ध दिशेने एकदा हे एक्साइटेशनदेण्याचा प्रयत्न करीत आहे तर जर मी सतत हेच करत राहिलो तर मला उर्वरित काही उरले नसते तर मी मूलतः फक्त एकाच दिशेने एक्साइटेशनदेण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून सामान्यतः फील्ड कॉइल देखील निर्दिष्ट केले जाईल जेथे प्लस कोठे जोडले पाहिजे आणि मायनस कोठे जोडले जावे इत्यादी आपण सहसा DC मशीन खरेदी करता तेव्हा हे सामान्यत टर्मिनल देखील निर्दिष्ट करते हे आपल्याला सहसा फील्ड कॉइलमध्ये प्रवाह कोणत्या दिशेने वाहायला पाहिजे हे सांगेल जेव्हा आपण DC मशीनवर सामान्यत प्रथम प्रयोग करता तेव्हा आपण ओपन सर्किटची वैशिष्ट्ये बनवितो जेणेकरुन आम्हाला माहित आहे की बॅक EMF स्टेट काय आहे किंवा टॉर्क स्थिर काय आहे जेणेकरून आपल्याला कोणत्या प्रकारचे आहे याची जाणीव होईल रेट केलेले टॉर्कचे जर मी रेट केलेले आर्मेचर करंट केले तर ते व्युत्पन्न होईल तरीही सर्व काही नेमप्लेट तपशीलांमध्ये दिले असले तरी आपण मशीनची बॅक EMF स्थिरता सुरू करण्यास सत्यापित करू इच्छितो जेणेकरुन आपल्याला मशीनच्या वैशिष्ट्याबद्दल भावना येईल आता मी दाखविलेले फील्ड ते एका वेगळ्या पुरवठ्याशी जोडलेले असल्यासारखे मी ते दर्शविले आहे परंतु आर्मेचरसह मी फील्ड कसे जोडणार आहे यावर अवलंबून DC मशीनची वेगवेगळी कॉन्फिगरेशन माझ्याकडे असू शकतात तर मी फील्ड कनेक्शनवर आधारित DC मशीनचे वर्गीकरण पाहण्याचा प्रयत्न करतो तर माझ्याकडे खरोखर एक वेगळे उत्तेजित क्षेत्र असू शकते म्हणून आपण ज्याबद्दल बोलत आहोत त्यापैकी पहिले स्वतंत्रपणे एक्साइटेड DC मशीन आहे जेव्हा आपण वेगळे स्पष्टपणे एक्साइटेड म्हणतो तेव्हा माझ्याकडे फील्डसाठी स्वतंत्र स्त्रोत असेल आणि जर ते मोटार असेल तर माझ्याकडे आर्मेचरसाठी स्वतंत्र स्त्रोत असेल ते दोघेही एकमेकांपासून पूर्णपणे स्वतंत्र होतील तर कनेक्शन दर्शविण्यासाठी मला ते दर्शविणे आवश्यक आहे जसे की हे माझे फील्ड आहे आणि मी येथे व्हीएफ लागू करेल जर मला फील्डमध्ये बदल करायचे असेल तर मला येथे व्हेरिएबल रेझिस्टन्स होऊ शकेल तर हे F1 आहे हे F2 आहे आणि मी आर्मेचर करणार आहे जर ती मोटार असेल तर मी DC सप्लाय व्होल्टेज आर्मेचरला जोडणार आहे जे वेगळं असेल तर मी Va ला इतर व्होल्टेज स्त्रोत बहुदा म्हणेन जर ते जनरेटर असेल तर मी कदाचित येथे फक्त लोड जोडेल जर मी जनरेटरबद्दल बोलत असेल तर हे भारनियमन होईल तर माझ्याकडे येथे अधिक आणि येथे वजा असू शकेल आणि करंट असे दिसेल नक्कीच जर ते जनरेटर असेल तर माझ्याकडे फिरण्यासाठी एक स्रोत असावा जेणेकरून यांत्रिक शक्ती इनपुट असणे आवश्यक आहे तर या विशिष्ट प्रकरणात फील्ड आणि आर्मेचर थेट इलेक्ट्रिकली एकमेकांशी जोडलेले नाहीत आणि म्हणूनच हे नाव स्वतंत्रपणे एक्साइटेड आहे ते विद्युतदृष्ट्या कनेक्ट केलेले नाहीत ते केवळ चुंबकीयदृष्ट्या जोडलेले आहेत तर हे एका अर्थाने ट्रान्सफॉर्मर क्रियेसारखे आहे ते विद्युतीयदृष्ट्या कनेक्ट केलेले नाहीत रोटर आणि स्टेटर नाहीत वेगळे एक्साइटेशन देण्याऐवजी माझ्याकडे कायमचे चुंबक देखील असू शकते याचा अर्थ मला फील्ड सर्किटसाठी कोणतीही वीज देण्याची गरज नाही माझ्याकडे सहजपणे मॅग्नेट असू शकतात जे सामान्य चुंबकांसारखे कायम मॅग्नेट असतात जे आपण नैसर्गिकरित्या विद्यमान आहोत तर माझ्याकडे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असेल जे कायम चुंबकाच्या रुपात पाहतो पण मी हे एक्साइटेशन बदलू शकत नाही हे दिले आहे की प्रवाह खूप असेल मी खरोखर एक्साइटेशन मध्ये बदल करू शकत नाही तर इथे सतत एक्साइटेशन आहे मी फ्लक्समध्ये बदल करू शकत नाही तर येथे व्हेरिएबल फ्लक्स आहे परंतु माझ्याकडे फ्लॅक्समध्ये व्हेरिएबिलिटी असेल सामान्यत कायमस्वरुपी DC मशीन खासकरुन जर आपण कायम मॅग्नेट DC जनरेटर किंवा अगदी कायम मॅग्नेट DC मोटरबद्दल बोलत असाल तर ते सर्व लहान प्रमाणात खेळण्यासारखे प्रकारचे मोटर आहेत उद्योगातील खऱ्या मोटरसाठी आपण फारच क्वचितच वापरतो आपण सामान्यत ते फक्त काही प्रकारच्या खेळण्यांसाठी वापरतो किंवा जर आपण एखाद्या जनरेटरबद्दल बोलत असतो तेव्हा आपण कदाचित आपण त्या टॅकोजेनेटरच्या बाबतीत वापरतो जेथे आपण EMF चा संवेदना घेत असाल किंवा वेग तर जर आपल्याला वेगवानपणा जाणवायचा असेल तर आपण आधीच सांगितले की व्युत्पन्न EMF वेगवान प्रमाणित आहे तर आपण असे म्हणूया की माझ्याकडे फिरती यंत्रणा आहे त्यासह मी एक छोटा DC जनरेटर जोडून घेतला आहे तर मी जे जे व्होल्टेज तयार करते त्याचे मोजमाप करण्याचा प्रयत्न केल्यास मला शाफ्ट कोणत्या वेगाने फिरत आहे याचा वेग निर्देशांक देईल तर तेथे माझ्याकडे कायमचे चुंबक असू शकते त्यामुळे फिरण्याच्या गतीनुसार जे काही वेगवान आहे ते मला एक विशिष्ट व्होल्टेज व्युत्पन्न करेल तर हे सामान्यत टॅकोजेनेटर यंत्रणा म्हणून ओळखले जाते तर टॅकोजेनेरेटर सामान्यत टॅकोजेनेरेटरद्वारे स्वतःच निर्माण होणाऱ्या व्होल्टेजकडे पाहून अप्रत्यक्षरित्या वेग मोजण्यासाठी वापरला जातो ज्यायोगे ते कायमचे चुंबक असू शकते मला टॅकोजेनेरेटरमध्ये अनेक कनेक्शन मिळवायचे नाहीत कारण ते लहान आहे ही दुय्यम यंत्रणा आहे तर साधारणत माझ्याकडे तेथे कायमचे चुंबक असेल तर कायमस्वरुपी मॅग्नेट जनरेटरच्या अनुप्रयोगांपैकी हे एक आहे माझ्याकडे असलेले कनेक्शनचे दुसरे प्रकार म्हणतात शंट एक्साइटेड जनरेटर किंवा शंट एक्साइटेड DC मशीन शंट एक्साइटेड म्हणजे मी प्रत्यक्षात DC आर्मेचरला फील्डशी समांतर जोडलेले आहे आणि जर मी जनरेटरबद्दल बोलत असेल तर येथे कदाचित भार जोडला जाईल जर मी मोटारबद्दल बोलत असेल तर मला एक सामान्य वीजपुरवठा होईल फील्ड करंट पुरवठा तसेच कवच पुरवठा केला जाईल तर जनरेटर असल्यास मला हे फिरवण्याची निश्चितपणे यंत्रणा असणे आवश्यक आहे जर ते मोटार असेल तर मी येथे मूलत येथे DC आर्मेचर घेणार आहे ज्यास फील्ड करंट समांतर जोडलेले आहे आणि मी एकत्र V जोडणार आहे हे फील्ड व्होल्टेज किंवा आर्मेचर म्हणून निर्दिष्ट करण्याऐवजी मी याला टर्मिनल व्होल्टेज म्हणू टर्मिनल व्होल्टेज म्हणून मी संपूर्णपणे पहात आहे तर हे टर्मिनल व्होल्टेज दोन्ही फील्ड करंट तसेच आर्मेचरला पुरवित आहे कृपया लक्षात घ्या की आर्मेचर 220 व्होल्टसाठी डिझाइन केलेले असेल तर फील्ड येथे 220 व्होल्टसाठी देखील डिझाइन केले जाईल ज्याचा अर्थ फील्ड वळण या विशिष्ट बाबतीत मोठ्या व्होल्टेजचा सामना करणे आवश्यक आहे तर हे सामान्यत लहान प्रवाह आणि मोठ्या व्होल्टेजसाठी रेटिंग दिले जाते याचा अर्थ असा आहे की आपल्यास फील्ड वायंडिंग मध्ये उच्च रेझिस्टन्स होईल तर या विशिष्ट प्रकरणात Rf जर मी पाहिले तर हे जास्त असेल कारण मी Vt Rf If जर पाहत आहे तर ते लहान आहे तर शंट फील्डमध्ये लहान प्रमाणात करंटसह सामान्यतः फारच मोठ्या संख्येने टर्न असतील तर मोठ्या संख्येने टर्न घेण्याचा अर्थ असा आहे की माझ्याकडे पातळ तारा मोठ्या संख्येने वळण बनवणार आहेत ज्या MMF ला खरोखर उच्च बनवतील कारण वळणांची संख्या जास्त असल्याने करंट जास्त नाही विद्यार्थीः फील्ड आणि आर्मेचर विडिंग्ज इलेक्ट्रिकली जोडलेले आहेत प्रोफेसर होय मी असे म्हणतो आहे की पहिल्या प्रकरणात स्वतंत्रपणे एक्साइटेड ते विद्युत विलग आहेत या विशिष्ट प्रकरणात ते इलेक्ट्रिकली जोडलेले असतील परंतु ते समांतर आहेत परंतु कृपया हे समजून घ्या की फील्ड वेंडिंग स्वतंत्रपणे येते आर्मेचर विन्डिंग ब्रश कनेक्शनसह बाहेर येते म्हणून मी बाह्य मशीनला बाहेरून टाकीन मशीनच्या आत नाही तर सामान्यत फील्ड टर्मिनल बाहेर आणले जातात आर्मेचर टर्मिनल ब्रशेसद्वारे बाहेर आणले जातात नंतर आपण त्यांना समांतर किंवा सिरीजद्वारे कनेक्ट करा किंवा जे फॅशन आपल्याला हवे असेल तसे मूलत बाह्य मशीनला अंतर्गत नसलेले अंतर्गत ते कधीही कनेक्ट केलेले नसते तर नेहमी फील्ड टर्मिनल आणले जातील आर्मेचर टर्मिनल बाहेर आणले जातील आणि ते मशीनसह बाहेरून सामान्यपणे जोडले जातील तर जर मला शंट कॉन्फिगरेशन हवे असेल तर मी त्यांना त्याच व्होल्टेज पुरवठा च्या समांतर जोडणी करीन तर सामान्यत शंट वायंडिंग हे Nf मोठ्या असण्याचे वैशिष्ट्य आहे आणि जर ते लहान असेल तर ते असेच असेल तर मी Nf घेणार आहे हे फील्ड वळणांची संख्या आहे एक मोठी पातळ वायर असेल जी मोठ्या संख्येने वळण घेण्याकरिता वारंवार असेल आणि जर If लहान असेल तर Nf If जर असे असेल तर जे DC मशीनच्या MMF साठी बनवित आहे जे खूपच मोठे असेल तिसरा प्रकारचा कनेक्शन जो प्रत्यक्षात सिरीज आहे हे जनरेटर म्हणून महत्प्रयासाने कधीच वापरले जात नाही बहुतेक वेळा तो मोटर म्हणून वापरला जाईल हे जनरेटर म्हणून कधीच वापरले जात नाही म्हणून मी म्हणावे की सामान्यत जनरेटर म्हणून वापरला जात नाही फक्त एक मोटर म्हणून वापरली जाते परंतु ती सामान्यत मोटार म्हणून बऱ्याचदा वापरली जाते खरं तर आमच्या सर्व कारमध्ये क्रॅन्क अप करण्यासाठी यंत्रणेसाठी DC सिरीज मोटर असते IC इंजिन क्रॅन्क केले पाहिजेत ते सुरू करू शकत नाहीत अन्यथा क्रॅनिंग अप सामान्यत आमच्या बऱ्याच कारच्या आत DC सिरीजमोटरच्या मदतीने केले जाते मारुती असो फॉक्सवॅगन किंवा त्यापैकी कोणत्याही पेट्रोल आधारित कार या सर्व सामान्यतः क्रॅकिंगसाठी DC सिरीजमोटर वापरतात हे DC सिरीज मोटरच्या प्रमुख अनुप्रयोगांपैकी एक आहे तर सिरीज मशीनमध्ये जसे नाव दर्शविते की मी हे आर्मेचर म्हणून करणार आहे तर मी पुन्हा याचा उल्लेख A1 A2 आणि माझ्याकडे प्रत्यक्षात F1 F2 आहे आणि ते मोटार असेल तर मी येथे सामान्य DC सप्लाय जोडणार आहे जो दोन्ही फील्ड करंट आणि आर्मेचरला लागू आहे आणि आर्मेचर प्रवाह सामान्यपणे कमीतकमी काही अॅम्पीयर किंवा काही दहापट अॅम्पीर्सच्या क्रमाने बनतात बर्याच वेळा आर्मेचर हे पॉवर हँडलिंगचे प्रमुख केंद्र आहे म्हणून मी जर 200 व्होल्ट किंवा 220 व्होल्ट बद्दल बोललो आणि यंत्राची एकूण क्षमता 2 2 किलो वॅट असेल तर कमीतकमी 10 A आर्मेचर मधून वाहून जावे लागेल तर 10 करंट वाहत आहे तोच प्रवाह फील्डतून जाईल जर मी याला If आणि Ia म्हणून म्हणतो तर मी If Ia आहे आपण करंट शंट मशीनसाठी पाहिले त्यापेक्षा विद्युत् प्रवाह मोठा असेल म्हणून सिरीज फील्ड करंट शंट पेक्षा मोठा आहे आपण म्हणालो की करंट खूप लहान आहे तर सिरीज करंट मोठी आहे यासाठी लहान वियंडिंग्ज लहान वळण घेऊनही माझ्याकडे मोठे अॅम्पीयर टर्न्स असतील तर सामान्यत सिरीज फील्ड जाड कॉइल्सद्वारे दर्शविले जाते जे कमी वळणांसाठी खंड पडलेल्या असतात जे खूप मोठे प्रवाह वाहतात तर आपल्याकडे मोठा प्रवाह करंट आहे आणि या प्रकरणात Nf त्या वळणाची संख्या लहान होणार आहे पण जाड कंडक्टर मोठ्या प्रमाणात करंट वाहतो शेवटी तेथे कंपाऊंड मशीन असे काहीतरी आहे ज्यामध्ये सिरीज आणि शंट दोन्ही समाविष्ट असतील म्हणून कंपाऊंड मशीनमध्ये सिरीजआणि शंट समाविष्ट आहेत प्राथमिक प्रवाह प्रदाता शंट आहे सिरीजद्वारे किरकोळ समायोजने केली जातात तीच केली जाते मला काय म्हणायचे आहे शंट मशीनसाठी प्रामुख्याने फ्लक्स देणार आहे परंतुसिरींज यंत्रानुसार आर्मेचर करंट किती आहे यावर अवलंबून असते कारण जर माझ्याकडे मशीनमध्ये पुरेशी टॉर्क विकसित झालेली नसेल किंवा यंत्रात पुरेशी शक्ती उपलब्ध असेल तर जर माझ्याकडे पुरेसे भार नसेल तर मोठ्या संख्येने वीज निर्मितीचा अर्थ नाही व्होल्टेज निर्माण होईल परंतु करंट मी जनरेटरमध्ये कोणत्या प्रकारचे भार जोडला आहे यावर अवलंबून असेल त्याचप्रमाणे मी शाफ्टवर किती अडथळा आणत आहे यावर अवलंबून मोटर मोकळेपणे चालत असू शकते त्याऐवजी मोटारने टॉर्क किती विकसित केला आहे ते पहा तर उदाहरणार्थ जर माझ्याकडे लिफ्ट असेल जर आपल्यापैकी केवळ दोन जण आत गेले तर विकसित टॉर्क खूपच कमी होईल जर आपल्यातील 15 जण आत गेले तर विकसित टॉर्क निश्चितच अधिक होईल कारण त्यास 15 लोकांच्या गुरुत्वाकर्षणाविरूद्ध एकत्र जावे लागेल त्या सर्वांनी आपल्यास वर उचलले पाहिजे तर टॉर्क विकसित केला गेला आहे तर मोटरच्या बाबतीत लोडच्या बाजूने कोणती मागणी आहे यावर अवलंबून आहे जर यांत्रिक भारांची मागणी वाढत गेली तर मी अधिकाधिक प्रवाहित होईल कोणत्या प्रकारचा रेझिस्टन्स किंवा कोणत्या प्रकारचे भार मी जोडला आहे यावर अवलंबून जर मी जनरेटर घेणार असेल तर मला मुळात मशीनकडून कमी जास्त प्रमाणात मागणी असेल तर कृपया हे पुन्हा पुन्हा समजून घ्या की जर मी प्रत्यक्षात आर्मेचरबद्दल बोलत आहे आणि जर मी एक लहान रेझिस्टन्स जोडत आहे तर मी दिलेल्या व्होल्टेजसाठी मी अधिक करंटची मागणी करणार आहे मी लहान रेसिस्टंन्स कनेक्ट केल्यास मी अधिक करंट मागणी करीत आहे म्हणजे मी मशीन अधिक लोड करीत आहे जर मी मोठा रेसिस्टंन्स कनेक्ट करत असेल तर मी फक्त एक लहान करंट मागणी करणार आहे म्हणून मोठ्या रेसिस्टंन्सचा अर्थ म्हणजे कमी लोड करणे छोट्या रेझिस्टन्स म्हणजे जनरेटरच्या बाबतीत अधिक लोड करणे कृपया समजून घ्या याचा अर्थ असा नाही की मी रेझिस्टन्स वाढवितो म्हणजे मी भार वाढवितो नाही जेव्हा मी रेझिस्टन्स वाढवितो मी भार कमी करतो मी मागणी केलेली शक्ती कमी करतो मी नेहमी रेटेड व्होल्टेज विकसित करणाऱ्या जनरेटरकडे पहात आहे कारण आपणास 300 किंवा 350 व्होल्टसारखे काहीतरी उत्पन्न करणारे पॉवर स्टेशन कधीही सापडणार नाही हे 400 व्होल्ट 415 व्होल्टसाठी रेटिंग दिले गेले आहे ते ते निर्माण करावे लागेल अशाप्रकारे हे समायोजित केले जाते तर हे नेहमी रेट केलेल्या वेगाने धावेल हे नेहमी रेट केलेले व्होल्टेज निर्माण करते कारण मी नेहमीच रेट केलेले एक्साइटेशन प्रदान करतो सामान्यतः असेच आहे जर हे आमचे कंपाऊंड मशीन असेल तर मी सिरीज क्षेत्र घेणार आहे आणि मी दोन्हीकडे शंट फील्ड ठेवणार आहे तर मी त्या दोघांना दाखवित आहे आणि मग ते यासारखे जोडलेले आहेत हे असे आहे तर मी F1 F2 म्हणून दाखल केलेल्या शंटला संबोधित करू कदाचित येथे देखील मी हे सिरीजफील्ड दर्शविण्यासाठी FS1 आणि FS2 वर बदलते तर मी हे FS1 आणि FS2 म्हणून लिहू हे एक श्रृंखला आहे आणि हे भारनियमनाचे आहे हे अर्थातच A1 आणि A2 आहे कृपया लक्षात घ्या की या विशिष्ट कॉन्फिगरेशनमध्ये शंट फील्ड संपूर्णपणे A1 आणि A2 मध्ये तसेच सिरीजक्षेत्रासह येत आहे म्हणून आपण याला लांब शंट म्हणतो हे A1 A2 अधिक FS1 FS2 वर येत आहे त्याऐवजी मी एक शॉर्ट शंट घेऊ शकतो मी तुम्हाला फक्त एका फरकानेच दर्शवितो म्हणून मी येथे आर्मेचर करणार आहे माझ्याकडे शंट फक्त अशाच प्रकारे येऊ शकतात आणि नंतर मला सिरीज या पलीकडे जाणवेल तर हे सामान्यतः शॉर्ट शंट म्हणून ओळखले जाते तर त्याला लॉन्ग शंट म्हणून ओळखले जाते तर लांब शंट आर्मेचर आणि सिरिज दोन्ही एकत्र मिळते तर शॉर्ट शंट केवळ आर्मेचरशिवाय काहीच नसतो तर मी सिरीज आणि नंतर येथे लोड ठेवू शकतो तर कृपया येथे नोंद घ्या की माझे FS1 आणि FS2 येथे आले आहेत हे माझे F1 F2 आहे हे A1 A2 आहे नक्कीच कृपया लक्षात घ्या की फील्ड केवळ आर्मेचरवरच येत आहे सिरीजक्षेत्रातही नाही सिरीजफील्ड शंट आणि आर्मेचरच्या समांतर कनेक्शनच्या पलीकडे आहे तर हे सामान्यतः शॉर्ट शंट म्हणून ओळखले जाते आपण प्रथम जनरेटर ऑपरेशनपासून भिन्न कॉन्फिगरेशन पाहिल्यापासून प्रारंभ करू आपण या कनेक्शनचे परिणाम आणि त्याच्या वैशिष्ट्यांविषयी चर्चा करू जेव्हा आपण मशीन लोड होते तेव्हा काय होते म्हणून आपण त्यातील परिणामांकडे पहातो आणि मग आपण मशीनची वैशिष्ट्ये पाहू तर सर्व प्रथम आपण स्वतंत्रपणे एक्साइटेड जनरेटरसह प्रारंभ करू तर मी प्रथम DC जनरेटरंबद्दल चर्चा करणार आहे आणि त्यामधून आपण प्रथम चर्चा करणार आहोत स्वतंत्रपणे एक्साइटेड DC जनरेटर म्हणून प्रयोगशाळेत तसेच बऱ्याच उद्योगांमध्ये मी बऱ्याच वेळा DC जनरेटर वापरत असतो जे फारच दुर्मिळ आहे आपल्याकडे आर्मेचर तसेच फिल्डसाठी नेहमीच समान व्होल्टेज पुरवठा होणार आहे जर मी ते मोटर म्हणून वापरत असेल तर मला समान व्होल्टेज पुरवठा होऊ शकेलDC व्हॅल्यू 220 व्होल्ट किंवा 400 व्होल्ट असू शकतात कारण स्वतंत्रपणे एक्साइटेड फील्ड देखील सामान्यपणे मोठ्या व्होल्टेजचा रेझिस्टन्स करण्याची स्थितीत असेल जरी सिरीज कृपया लक्षात घ्या की हे आर्मेचर आणि फील्डमध्ये व्होल्टेज विभागणी करीत आहे तर येथे व्होल्टेज विभाग नाही मी येथे संपूर्ण व्होल्टेज लागू करीत आहे म्हणून मी कदाचित हे लागू करू शकतो विद्युत् समायोजित करण्यासाठी दुसर्या रेझिस्टन्सच्या मदतीने असू शकते Vdc ने येथे हे लागू केला आहे आणि माझ्या कारखान्यात किंवा माझ्या प्रयोगशाळेत किंवा जे काही रेट केलेले व्होल्टेज आहे ते Vdc असू शकते तर माझ्याकडे हा रेझिस्टन्स रिओस्टेट किंवा व्हेरिएबल रेझिस्टन्स म्हणून असेल जो माझ्याकडे इतका व्हेरिएबल रेसिस्टन्स असेल तर मी सध्याचे प्रवाह निश्चितपणे समायोजित करू शकते म्हणूनच हे F1 F2 आहे आणि करंट या दिशेने वाहत आहे आणि मला ते तसे म्हणून संबोधित करू द्या आणि येथे माझे आर्मेचर होईल मी आरंभिक रिओस्टेट व्हॅल्यू समायोजित करुन ओपन सर्किट वैशिष्ट्यांचा प्लॉट बनवू शकतो किंवा फील्ड करंट प्रारंभ करण्याची मला आवश्यकता नाही आणि मग मी ωrated येथे फिरवत असताना जे व्होल्टेज विकसित होते त्याचे मोजमाप करू शकतो मी मोजू शकतो व्होल्टेज किती आहे एकदा मी व्होल्टेजचे मोजमाप केले की मला निर्माण झालेला अवशिष्ट EMF मिळेल तर मी माझे ओसीसी काय आहे हे प्लॉट करण्यास सक्षम आहे म्हणून हे फील्ड रिओस्टॅट समायोजित करुन माझे OCC होईल आणि त्यानुसार मला OCC मध्ये वेगवेगळे गुण मिळतील जेव्हा रिओस्टेट जवळजवळ शून्य मूल्य होते तेव्हा फील्ड सर्किटचा अंतर्भूत प्रतिरोध जे काही करंटअसेल त्यास मर्यादित करेल आणि आशा आहे की ते रेटेड करंट असेल ज्यामुळे मला कदाचित वेगाचे रेटेड मूल्य मिळेल मी जे रेट केलेले व्होल्टेज आहे ते मिळवित आहे तर हे Ifrated होणार आहे जर If हे बदलले तर Eg हे बदलेल उदा त्यामुळे हे Erated किंवा Vrated जे काही होईल आता मी खरोखर लोड कनेक्ट करणार आहे तर बॅक EMF स्थिरतेचे मूल्य किती आहे हे तपासून घेतल्यानंतर मी लोड कनेक्ट करणार आहे तर हे पुन्हा लोड आहे हे कदाचित व्हेरिएबल आहे कारण टर्मिनल व्होल्टेज कसे आहे हे मी अधिक करंट कसे काढावे हे पहायचे आहे जेव्हा टर्मिनल व्होल्टेज कसे कमी आहे हे रेखाटते कारण ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत माझ्याकडे जे व्होल्टेज रेग्युलेशन होते त्यासारखेच असेल ट्रान्सफॉर्मरसुद्धा सुरुवातीला कोणत्याही रेझिस्टन्सेशिवाय आणि कोणत्याही गळतीशिवाय गृहीत धरून सुरू केले जाऊ शकते तर आपण म्हटले आहे की आदर्श ट्रान्सफॉर्मर असल्यास E2 आणि V2 एकमेकांच्या बरोबरीचे असतील पण जेव्हा मी कोणत्याही मशीनमध्ये नॉन आयडियॅलिटी बद्दल बोलत असतो तेव्हा मला नक्कीच आर्मेचरसाठी काही मूलभूत रेझिस्टन्स होते जरी ते सर्व तांबे कंडक्टर जाड कंडक्टर आहेत यात काही शंका नाही परंतु तरीही मला रेसिस्टन्सची थोडीशी मात्रा असेल तर मी असे म्हणालो की भावना प्रतिरोध साधारणत शेकडो ओहम आहे आर्मेचर रेझिस्टन्स साधारणतः काही ओहम किंवा त्यापेक्षा कमी असेल तर ते अगदी मिलि ओहम असू शकते किंवा मी ० 1 ओहम ० २ ओहम असू शकते वगैरे वगैरे कोणत्या प्रकारचे रेटिंग बद्दल बोलत आहे सध्याचे रेटिंग जितके मोठे असेल तितके मोठे असेल कारण कंडक्टर दाट होतील तर रेझिस्टन्स कमी होईल म्हणून मशीन Ra चे मोठे रेटिंग लहान आणि लहान होईल कारण कंडक्टर सामान्यत जाड आणि जाड असतील म्हणून मी हे काही बॉलपार्क व्हॅल्यूज अंदाजे मूल्ये म्हणून घेणार आहे मी सांगत आहे की जेव्हा आपण DC मशीनमधील बऱ्याच समस्यांमधून वाचत असता तेव्हा आपण या गोष्टी लक्षात ठेवण्यास सांगत नाही हा आपला दुसरा स्वभाव झाला पाहिजे फील्ड रेझिस्टन्स 50 ओहम 100 ओहम जे काही असेल ते 150 ओहम दिले जाईल तथापि आर्मेचर रेझिस्टन्स 1 ओहम 0 8 ओहम 0 01 आणि असेच दिले जाईल आणि जे पुढे आपण पाहू शकाल तर आर्मेचर रेझिस्टन्स सामान्यत खूपच लहान असतो परंतु जेव्हा DC मशीनमध्ये करंट असतो जरी 220 V बहुधा मूळ नसलेल्या अवस्थेत असताना तयार केले गेले होते माझ्याकडे नक्कीच एक ड्रॉप असणार आहे जो IaRa ला अनुरूप असेल जर Ia ला 10 A म्हणायचे असेल तर मी म्हणावे की माझे आर्मेचर रेझिस्टन्स 0 5 ओहम म्हणून असेल तर 10 ने 0 5 ने गुणाकार केल्यास माझ्याकडे 5 V ड्रॉप असेल तर 220 V पासून माझ्याकडे 5 V ड्रॉप होईल म्हणून जर मी आता मोजण्याचा प्रयत्न केला तर हे फक्त 215 V असू शकते म्हणूनच मी याला टर्मिनल व्होल्टेज Vt संबोधित करते मी वाढत असताना किंवा जेनरेटरकडून अधिक आणि अधिक करंट काढत गेलो तर मी माझ्या आर्मेचर करंटच्या तुलनेत Vt कसे आहे हे प्लॉट करण्याचा प्रयत्न केला तर कृपया लक्षात ठेवा की आपल्याकडे Ia आणि If जर ते एकमेकांपासून स्वतंत्र असणार आहेत कारण ते दोन भिन्न संस्थांकडून पुरविले गेले आहेत तर मी व्होल्टेज व्युत्पन्न केला आहे जो भार पुरवतो जो आर्मेचर करंट देखील आहे फील्ड करंट काय आहे हे मी प्रत्यक्षात घेणार आहे हे फील्ड रेझिस्टन्स म्हणजे काय आणि फील्ड सप्लाय काय आहे याचा निर्णय घेत आहे तर ते दोघे एकमेकांपासून स्वतंत्र आहेत म्हणून मी Ia आयए हे Vt व्हीटी सारखे घेणार आहे जेव्हा माझे Ia शून्य आहे तेव्हा माझ्याकडे रेटेड वेगाने Eg हे मूल्य असेल अर्थात मी वेगवान रेट केलेल्या स्थितीबद्दल रेट केलेल्या उत्तेजनाबद्दल बोलत आहे जेव्हा मी रेट केलेले एक्साइटेशन आणि रेट गती माझ्याकडे जनरेट केलेल्या व्होल्टेजचे मूल्य आहे आता जणू ते एक आदर्श जनरेटर असते तर हे स्थिर म्हणून कायम ठेवले पाहिजे परंतु ते आदर्श नाही स्पष्टपणे म्हणून मी नक्की व्होल्टेजमध्ये घसरणार आहे परंतु व्होल्टेजचा पतन साधारणपणे वेगळ्या एक्साइटेड मशीनमध्ये नसतो कारण आर्मेचर रेझिस्टन्स साधारणतः खूपच लहान असतो मूळ जनरेट केलेल्या Eg व्होल्टेजच्या तुलनेत माझ्याकडे सामान्यत IaRa व्होल्टेज ड्रॉप होईल ते 5 ते 7 टक्क्यांपेक्षा कमी असेल हे निश्चितपणे सुमारे 7 8 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही म्हणून हे खरोखर खरोखरच लहान आहे हे खरं तर मी हे रेट केलेले करंट आहे असे म्हणत आहे तर हे Iarated आहे मी IaRa ड्रॉप म्हणून जे मिळवितो ते ड्रॉप घेणार आहे तर मी जात आहे IaratedRa बहुतेक वेळा Egrated च्या 7 ते 8 टक्के पेक्षा कमी वेळा असणार आहे तर Ra सामान्यत खरोखरच अगदी छोटा आहे ज्यावर मी जोर देण्याचा प्रयत्न करीत आहे मी जे काही वैशिष्ट्य काढले आहे त्या आधारे मी काही विद्युत समीकरणे लिहिण्यास सक्षम असावे Vt Eg IaRa मी हे देखील लिहिण्यास सक्षम असावे If VdcRf Rext ज्याला मी बाह्य रेझिस्टन्स म्हणून जोडले आहे त्याला मी Rext असे म्हणतो आहे मी म्हणण्यास सक्षम असावे Eg KIf ω तर या विशिष्ट प्रकरणात If आणि Ia मध्ये परस्पर संबंध नाही Rf हा मूळचा रेझिस्टन्स आहे जो 150 Ω 100 Ω किंवा 150 Ω जे काही असेल त्या क्रमाने असेल तर हे फील्ड रेझिस्टन्स आहे म्हणूनच ही समीकरणे स्वतंत्रपणे एक्साइटेड डीसी जनरेटरच्या ऑपरेशनवर नियंत्रण ठेवतात के खरंच स्थिर आहे मी हे Ke म्हणून लिहू शकत नाही कारण Eg KIf ω परंतु आता मी लिहित नाही ϕ मी If लिहीत आहे कारण If इलेक्ट्रिकल प्रमाण असेल तर तथापि ϕ मला चुंबकीय सर्किट आणाव्या लागतील तर म्हणूनच के अजूनही बॅक EMF स्थिरतेशी संबंधित आहे परंतु प्रत्यक्षात मी ϕ दूर केले आणि त्याऐवजी जर मी If ठेवले तर प्रमाण बदलले जाईल यात रिलक्टन्सचा समावेश वळणाची संख्या वगैरे असेल तर के अजूनही मशीन कॉन्स्टंट्सशी संबंधित आहे जे समांतर मार्ग कंडक्टरची संख्या आणि अशाच प्रकारे पुढे आहे पोल्स त्या सर्व गोष्टी नक्कीच आहेत तर ही समीकरणे असणार आहेत जी स्वतंत्रपणे एक्साइटेड DC जनरेटरच्या ऑपरेशनवर नियंत्रण ठेवतात कारण तसे आपण येथे जे काही पाहिले ते लोड टर्मिनल व्होल्टेज आणि लोड करंट आहे जे मशीनच्या बाहेरील आहे म्हणून आपण याला मशीनची बाह्य वैशिष्ट्ये म्हणतो तर हे मशीनची ओपन सर्किट वैशिष्ट्ये आहेत आता मला एक लहान ट्विस्ट बाह्य वैशिष्ट्यांसह आवश्यक आहे आपण सर्व असे गृहीत धरत आहोत की ओढलेल्या कुठल्याही आर्मेचर प्रवाहामुळे फ्लॅक्स अप्रभावित आहे परंतु आर्मेचर करंट शांत राहणार नाही हे स्वतःचे फ्लक्स देखील स्थापित करेल कारण तो स्वतःचा फ्लक्स ओळखतो फील्ड करंट तयार केलेला मुख्य प्रवाह सुधारित होईल जोपर्यंत आर्मेचर ओपन सर्किट होता तोपर्यंत तो फक्त व्होल्टेज विकसित करीत होता मुख्य प्रवाह निरोगी होता कोणतीही अडचण नव्हती पण मी लोड कनेक्ट करण्याच्या क्षणी आर्मेचर करंट वाहून नेण्यास सुरूवात करेल आर्मेचर करंट वाहून नेल्यास तो निश्चितपणे त्याच्या स्वतःच्या स्पॅनरला संपूर्ण गोष्टींमध्ये टाकेल तर मी आर्मेचर रिएक्शन नावाच्या रूपात फ्लक्समध्ये काही बदल घडवून आणणार आहे तर आर्मेचर रिएक्शन म्हणून ओळखल्या जाणार्या आर्मेचर फ्लक्सवर एकूण प्रवाहाची प्रतिक्रिया काय आहे हे पहावे लागेल आर्मेचर रिएक्शनचा निव्वळ परिणाम काही प्रमाणात प्रवाह कमी करणे असेल परंतु यात काही संतृप्ति समाविष्ट असू शकते त्यात काही इतर क्रॉसओव्हर देखील गुंतलेले असू शकतात कारण यामुळे आर्मेचरच्या तुलनेत हे रेषीय कपात नाही जर आर्मेचर करंट 5 A असेल तर फ्लॅक्स 0 2 wb ने कमी होत असेल तर याचा अर्थ असा नाही की आर्मेचर करंट 10 A असेल तर मी 0 4 wb ने घट करणार आहे तर मी ते पाहण्याचा प्रयत्न केल्यास माझ्याकडे ड्रॉप रेषात्मक होणार नाही जोपर्यंत आर्मेचर रिएक्शन ड्रॉपचा संबंध आहे तोपर्यंत आपण एक रेषात्मक होणार नाही आपण आर्मेचर रिअक्शनबद्दल थोड्या अधिक तपशीलात चर्चा करणार आहोत पण मी फक्त हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की ते रेखांकन आहे म्हणूनच मी हे आर्मेचर रिएक्शन ड्रॉप म्हणून घेत आहे याला आर्मेचर रिएक्शन ड्रॉप असे म्हणतात तर आर्मेचर रिएक्शन ड्रॉप IaRa ड्रॉप व्यतिरिक्त DC मशीनमध्ये उद्भवते IaRa ड्रॉप हे DC मोटरच्या आर्मेचर वायडिंगच्या शारिरीक रेझिस्टन्समुळे होते परंतु आर्मेचर रिएक्शन ड्रॉप हे मूलत आर्मेचर फ्लक्स फील्ड फ्लक्सशी संवाद साधण्यामुळे आणि कदाचित काही प्रमाणात संपूर्ण मूल्य खाली आणण्यामुळे होते म्हणूनच मी डीसी मशीनच्या टर्मिनलवर पाहत असलेल्या संपूर्ण व्होल्टेजमध्ये कपात करेल आणि आर्मेचर करंट वाढल्यामुळे हे निश्चितपणे वाढेल कारण प्रतिक्रिया निश्चितच वाढेल परंतु हे रेखीय वाढ नाही जे थोडेसे रेखीय आहे आणि म्हणूनच मी हे रेखीय म्हणून दर्शवित नाही कारण ते रेषात्मक असू शकते आता मुळात मी दिलेला लोड रेझिस्टन्स करण्यासाठीचा ऑपरेटिंग पॉईंट कुठे विचार केला असेल तर RL मी हे RL म्हणून दाखवते मला मुळात लोड लाईन काढावी लागेल मी लोड लाईनकडे पहात असल्यास ही लोड लाईन आहे लोड लाइन IL द्वारे RL ने गुणाकार आहे किंवा Ia गुणाकार RL व्होल्टेज अनुरुप काय आहे हे दोन कोठे छेदतात हे मूळ रूपात ऑपरेटिंग पॉईंट असते परंतु आता आर्मेचर प्रतिक्रियेमुळे ते इतर कोठेतरी छेदत आहेत म्हणून मला निश्चितपणे ऑपरेटिंग पॉईंटचे थोडे वेगळे मूल्य मिळेल जे व्होल्टेज तसेच करंट आहे मी मुळात ऑपरेटिंग पॉईंट म्हणून पाहिलेल्या काल्पनिक चित्राच्या तुलनेत दोघेही काहीसे वेगळे असणार आहेत आर्मॅचर रिएक्शन इफेक्टनुसार हा नवीन ऑपरेटिंग पॉईंट असेल तर आपण पुढच्या वर्गात आर्मेचर रिएक्शन काय आहे ते पाहू